तर आजचा वर्ग तुम्हाला कॉम्प्यूटेशनल इलेक्ट्रोमॅग्नेटिक्सच्या क्षेत्राचा आढावा देणार आहे आणि ते काय आहेत त्याचा इतिहास काय आहे हे फील्ड कोठून येते ते किती जुने आहे ते किती नवीन आहे आणि हे फील्ड ज्या ठिकाणी लागू केले जाईल अशी काही ठिकाण आम्हाला माहित असणे आवश्यक आहे तर ही एक विस्तृत रूपरेषा आहे आपण गणित इतिहासापासून सुरुवात करू जेथून हे फील्ड आले आहे मग प्रत्येकाला हे समजेल की विद्युत चुंबकीय समीकरणे मॅक्सवेलची समीकरणे आहेत तर मॅक्सवेलची समीकरणे सोडवण्याचे अनेक मार्ग आहेत जे आपण विविध भिन्न पद्धतींबद्दल ऐकले असेल तर मग कोणती पद्धत केव्हा वापरावी बरोबर म्हणूनच भौतिकशास्त्राच्या या कोणत्या प्रकारच्या प्रणाली आहेत ज्यामध्ये भिन्न पद्धती लागू केल्या आहेत हे आपण शोधू आपण परिमित घटकाबद्दल ऐकले आहे आपण मर्यादित डिफरंन्स टाइम डोमेन ऐकले आहे परिमित घटक कधी वापरायचे हे ऐकले आहे तर ही काही अगदी सोप्या संकल्पनांमधून आली ज्याबद्दल आपण बोलत आहोत आणि मग आपण त्या कशा सोडवू शकतो आणि शेवटी बहुधा हेच आहे की आपण या वर्गात आहात संगणकीय विद्युत चुंबकीय का उपयुक्त आहे म्हणून मी काही सोप्या अप्लिकेशन्स विषयी सांगत आहे अर्थात या कोर्सच्या शेवटी तुम्हाला किमान या क्षेत्रातील पेपर वा या क्षेत्रातील एखादे सॉफ्टवेअर पाहावे व काय होत आहे हे समजण्यास सक्षम असावे बर्याच वेळा मी पाहिले आहे की विद्यार्थी व्यावसायिक सॉफ्टवेअर वापरतात परंतु ते ज्या पर्यायांसाठी क्लिक करीत आहेत त्यावरील टिक बॉक्स काय आहेत त्याचा अर्थ काय आहे शारीरिकदृष्ट्या काय होत आहे गणिताने काय घडत आहे हे त्यांना माहिती नाही आणि यामुळे खूप फरक पडतो आपणास माहित आहे की सिम्युलेशनला 1 दिवस किंवा 2 दिवस लागू शकतात आणि 3 दिवसही लागू शकतात आपण आपले पर्याय योग्यरित्या न निवडल्यास तर अगदी कमीतकमी आपल्याला हे माहित असले पाहिजे आणि या क्षेत्रात स्टार्टअप कंपन्यांसाठी आपण या समस्येचे निराकरण करण्यासाठी आपले स्वत चे व्यावसायिक सॉफ्टवेअर किंवा आपले स्वतचे सॉफ्टवेअर लिहिण्यास सक्षम असल्यास खूपच वाव आहे याचा विचार करू शकता तर या स्पेक्ट्रमचा हा दुसरा शेवट आहे तर संगणकीय विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या गणिताच्या इतिहासाकडे येऊ म्हणून मला असे म्हणणे फारच कठीण आहे की गणिताचा उपयोग भौतिकशास्त्राच्या समस्या सोडवण्यासाठी बर्याच काळापासून केला जात आहे परंतु कमीतकमी अलीकडील आधुनिक इतिहासामध्ये आपण केपलरपासून सुरुवात कराल ज्याच्याविषयी प्रत्येकाने ऐकले आहे आणि त्याने एक प्रकारचा कॅल्क्युलस वापरला नाही परंतु कॅल्क्युलसचा अंदाज लावणारा एखादा गणित एक अत्यंत प्राथमिक गणित आहे ज्यामुळे ग्रह कसे हलविले जातात याचा अंदाज लावता येतो तर तोच हा माणूस होता ज्याने आम्हाला सांगितले की ग्रह गोलाकार कक्षामध्ये जात नाहीत परंतु लंबवर्तुळाकार कक्षामध्ये जातात तर आम्ही सर्वांनी शाळेत या केपलरच्या कायद्याचा योग्य अभ्यास केला तर ते प्रीकॅल्क्युलस होते मग आपणास माहित आहे की लोक अधिक तपशीलवार निरीक्षणे करण्यास लागले आणि प्रत्येक निरीक्षने विद्यमान सिद्धांताशी जुळत नव्हती तर म्हणजे पुढच्या 100 वर्षांत 1600 किंवा 1700 च्या शतकात कॅल्क्युलसचा जन्म झाला तर ते लिबनिझ आणि न्यूटन यांनी संयुक्तपणे केले आहे तर हे अरली कॅल्क्युलस आहे आणि मुख्यत यांत्रिकी समस्यांसाठी आहे तर पुन्हा ग्रहांची गती आणि अशा वस्तूंचा मुख्य रस होता ज्यामुळे हे सर्व कायदे तयार केले गेले म्हणूनच तिथे कॅल्क्यूलस येते आणि एकाच वेळी बरेच काम होते लोकांना आपल्याकडे द्रव कसे वाहतात हे कसे माहित आहे याबद्दल आपल्याला रस होता चला तर मग नदीमध्ये किंवा पाईपमध्ये किंवा द्रवपदार्थाचा प्रवाह कसा समजला जातो ते पाहू तर त्यासाठी डिफरेन्शिएल समीकरणे सिद्धांताची त्यांना आवश्यकता होती आणि म्हणूनच द्रव प्रवाह समस्येसाठी डिफरेन्शिएल समीकरणांचा सिद्धांत प्रथम आला आणि आपल्यातील बर्याचजणांना हे समजेल की या समीकरणाला नेव्हीअर स्टोक्स समीकरण म्हणतात आता या नेव्हीअर स्टोक्स समीकरणात काय गंमत आहे ते म्हणजे ते रेखीय नसतात आणि त्यांच्याकडे विश्लेषणात्मक उपाय नसतात तर आपण कल्पना करू शकता की यामुळे 1900 पासून बरेच काम सुरू झाले असेल आपण असाल तर एखाद्या पद्धतीमध्ये बंद फॉर्म सोल्यूशन नसल्यास त्यासाठी कोणतेही विश्लेषणात्मक उपाय नसल्यास आपण काय कराल आपणास हे अचूकपणे सोडवावे लागेल म्हणून डिफरेन्शिएल समीकरण अंकीयपणे सोडविण्याचा पहिला प्रयत्न हे या क्षेत्रात आले आणि त्या क्षेत्राला संगणकीय फ्ल्युड डायनेमिक्स किंवा सीएफडी म्हटले जाऊ लागले हेच एरोस्पेस आणि मेकॅनिकल अभियांत्रिकी अभ्यासामधील बरेच विद्यार्थी आहेत आणि ही एक जुनी म्हण आहे जसे की गरज ही शोधाची आई आहे म्हणून त्यांच्याकडे कोणतेही विश्लेषणात्मक समाधान नाही तर त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता परंतु आम्ही हे संख्यात्मकपणे कसे सोडवू शकतो हे शोधण्यासाठी तर आपण हे येथे खाली लिहू की विश्लेषणात्मक उपाय माहित आहेत आणि नंतर परिस्थिती आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिद्धांत जरासे चांगले होते तर आम्ही विद्युतचुंबकीय समीकरणे पहातो ती प्रत्यक्षात रेखीय आहेत बहुतेक 99 टक्के प्रकरणांमध्ये इलेक्ट्रिक फील्डसाठी काही नाही किंवा काहीतरी नाही तर जेव्हा माझ्याकडे समीकरणांची रेखीय प्रणाली असते हे सिद्ध करते की काही प्रकरणांमध्ये विश्लेषणाने कसे सोडवायचे यासाठी बरेच चांगले सिद्धांत आधीच तयार केलेले आहे तर बहुतेक लोक हे काय करतात बहुतेक प्रकरणांमध्ये या विश्लेषणात्मक उपायांचा वापर करू आणि परत येण्यासाठी अंदाजेतेची आवश्यकता असू द्या मग 1960 च्या दशकात संगणकीय इलेक्ट्रोमॅग्नेटिक्सचे क्षेत्र सुरू झाले कारण आता लोकांना महत्वाकांक्षी संगणक मिळाले आहेत आता मला अधिक क्लिष्ट समस्यांची गणना करायची आहे ज्यासाठी कोणतेही विश्लेषणात्मक समाधान नाही म्हणूनच आता संख्यात्मकदृष्ट्या घनतेची आवश्यकता उद्भवली आहे आणि आपण पाहू शकता की संगणक थोडा व्यावहारिक होत असताना 1960 च्या दशकामध्ये असे नाही की संगणकाच्या इमारतीत पाच मजल्यांच्या इमारतीचा व्याप आहे परंतु आपल्याला हे समजत आहे की आम्ही ही गणना करू शकतो तरीही पंचकार्ड आणि 2018 मध्ये ज्या गोष्टी आपले मन करते त्या गोष्टी करण्यासाठी बराच वेळ वापरला जात होता ती गोष्ट खूप ऐतिहासिक वाटली परंतु 50 वर्षांपूर्वी असे नाही की ते या गोष्टी करत होते आणि पुन्हा हे अशा समस्यांसाठी आहे ज्याचे विश्लेषणात्मक निराकरण करता येणार नाही इलेक्ट्रोमॅग्नेटिक्समध्ये विश्लेषणाने सोडवल्या जाणार्या समस्या म्हणजे आपल्यास माहित असलेल्या सारख्या गोष्टी आहेत आपल्याकडे एक सिलेंडर किंवा स्फिअर किंवा एक प्लेन आहे ज्यामुळे लहरी कशा यांच्याशी संवाद साधतात म्हणूनच लोकांनी विश्लेषणात्मक उपाय लिहिले आहेत लक्षात ठेवा की आपण सहजपणे बेसल फंक्शन पाहतो तेव्हा ते सोपे असतात खूप क्लिष्ट असतात आणि कोर्स लिहित असताना आपल्याला बरेच काही दिसेल तर हे क्षेत्र संपेल तेव्हा 60 चे दशक पुढे आहे जेणेकरून आपण हे पाहू शकता की हे फारसे जुने क्षेत्र नाही जर आपण सुरुवातीच्या पेपरवर नजर टाकली की मानसिकता अजूनही तेथे आहे चला विश्लेषणात्मक समाधान मिळवू तर तुम्हाला पेपरवर दीर्घ समीकरणे होती असे आढळतील गेल्या 20 30 वर्षांच्या पेपरमध्ये असे आढळणार नाही जेणेकरून ते लक्षात ठेवले पाहिजे तर मग आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक्सच्या समीकरणांकडे येऊ तर आमच्याकडे मॅक्सवेलच्या समीकरणांसाठी स्वतंत्र पुनरावलोकन व्याख्यान असेल परंतु हा पुन्हा इतिहासाचा भाग आहे जे आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक्सच्या कोणत्याही विद्यार्थ्यास माहित असले पाहिजे हे माहित आहे तर मी येथे काय लिहिले आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक्सची ही चार आधुनिक समीकरणे आहेत परंतु कथा नेहमीच अशा प्रकारे नव्हती म्हणूनच जेव्हा आम्ही शिकवण्यास प्रारंभ केला तेव्हा सर्वात जुना कायदा म्हणजे प्रत्यक्षात आम्ही सर्वजण हायस्कूलमध्ये शिकलो होतो त्या कुलंबच्या कायद्यानुसार होता माझ्याजवळ एक चार्ज त्याच्या भोवती फिल्ड किती आहे ते हे कुलम्बच्या कायद्याद्वारे येते जे 1785 साल आहे आणि त्या वेळी वीज आणि चुंबकत्व आहे या दोन भिन्न गोष्टी मानल्या गेल्या बरोबर मग विस्थापनाची करंट टर्म न घेता अॅम्पीयरच्या कार्याबरोबरच अॅम्पीयरकडे हे आणि टर्म होते आणि तो अॅम्पीयर सर्किटल कायदा होता बरोबर तर 1823 साठी तेच ज्ञात होते मग आपण पुढे जातो गौस चुंबकत्व अभ्यास करू तर हे समीकरण आपल्याकडे आले आणि शेवटी फॅराडे यांचे हे समीकरण होते जे विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राशी संबंधित होते परंतु तरीही हे असे नव्हते की त्यावेळी ही समीकरणे फक्त 4 समीकरणे नव्हती परंतु ती वेगवेगळ्या स्वरूपात लिहिली गेली होती तेथे बरेच काही होते आणि प्रत्यक्षात हे 1864 मध्ये आलेल्या मॅक्सवेलने सांगितले की ही समीकरणे त्यांच्यात विसंगती आहे आणि ही विसंगती आम्हाला पाहण्यास अगदी सोपे आहे आणि आम्हाला ती लागेल की गृहपाठातील अडचण म्हणून विसंगती निश्चित केली गेली जेव्हा त्याने हा एक शब्द जोडला तेव्हा तो म्हणजे विस्थापन प्रश्न ही सर्व 4 समीकरणे ते सुसंगत बनतात आणि वीज आणि चुंबकीयतेचे एकीकरण होते तर जरी या 4 समीकरणांपैकी कोणालाही त्याचे नाव नाही त्या विस्थापनासाठी करंट टर्मने केलेल्या एकमेव योगदानामुळेच आजच्या काळातले या सर्व समीकरणाला मॅक्सवेलचे समीकरण म्हणतात पुन्हा मॅक्सवेलच्या वेळी ही 20 स्वतंत्र समीकरणे होती हे मॅक्सवेलने कसे लिहिले आहे ते असे नाही मॅक्सवेलने त्यांना थोडेसे असे लिहिले जो आपल्याला विस्तृत फॉर्म माहित आहे मग हेव्हिसिडे नावाचा हा वैज्ञानिक होता ज्याने शेवटी ही 20 समीकरणे कमी केली 4 समीकरणामध्ये ती 1888 पासून आपण शिकत आहोत आणि ही समीकरणे इतकी यशस्वी का झाली आहेत की कोणालाही याचा अंदाज आहे हे स्पष्ट करते की 1900 च्या उत्तरार्धात काय घडले त्या एका मोठ्या चाचणीत ते वाचले विद्यार्थीः सापेक्षता सापेक्षता योग्य तर ही समीकरणे कोणती ती सापेक्षतेच्या सिद्धांताशी सुसंगत असल्याचे दिसून आले म्हणूनच ही समीकरणे त्या चाचणीत देखील टिकून राहिली आहेत आणि ती खूप यशस्वी झाली आहेत याची काही आवृत्त्या आहेत जी तुम्ही क्वांटम मेकॅनिकसाठी देखील वापरू शकता तर क्वांटम ऑप्टिक्स हे देखील एक अतिशय मनोरंजक क्षेत्र आहे ती समीकरणे थोडी वेगळी दिसतात पण कल्पना एकसारखीच आहे म्हणूनच आपण ही 4 समीकरणे पाहू शकता की ते रेषात्मक आहेत तेथे कोणतेही ई स्क्वेअर नाही आहे जेणेकरून ई मध्ये एच नाही आहे तेथे सर्वच एक रेषात्मक स्वरूपात आहेत तर ही समीकरणे रेखीय आहेत आणि म्हणूनच लोक मोठ्या प्रमाणात विश्लेषणाने त्यांचे निराकरण करण्यास सक्षम होते येथे हा टर्म जोडणे डी डी बाय डीटी हेच लोकांना ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक्सच्या लक्षात येण्यास प्रेरित करते हे दोन भिन्न सिद्धांत नाहीत परंतु समान सिद्धांत आहेत तर आपण हे या कोर्सेमध्ये नंतर पुन्हा करू जर मी ही पहिली दोन समीकरणे घेतली आणि मी त्यांचे निराकरण केले तर प्लेन वेव्ह किंवा वेव्हचे समीकरण होईल आणि हे स्पष्ट केले की सूर्यापासून आपल्यापर्यंत प्रकाश आणि त्यासारख्या गोष्टी प्रकाश वेगाने प्रवास करण्यास का सक्षम आहे आणि ही समीकरणे जेव्हा तयार केली जातात तेव्हा लक्षात ठेवा कोणीही आपल्याकडून सूर्यावरून किंवा पृथ्वीवर पल्सर जाणाऱ्या लहरीचा विचार करीत नव्हते हे फॅरेडेचे समीकरण किंवा अँपिअर समीकरण सारखे समीकरण होते जे सर्किट कायद्यांमध्ये तयार केलेले समीकरण होते सर्किटल कायदा हा एक करंट जाणारा यातून किती करंट थ्रेडिंग करीत आहे याची मोजणी करतो तर हे अगदी मनोरंजक आहे की ज्या गोष्टी रेजिस्टर आणि कॅपेसिटरसह कार्य करत आहेत त्यावरून तयार केलेला कायदा कसा आहे हे स्पष्ट करण्यास सक्षम आहे की प्रकाश सूर्यापासून पृथ्वीवर कसा प्रवास करतो आणि ही खरोखरच या विस्थापन करंट टर्मची शक्ती होती जी मॅक्सवेलला योग्य करण्यास सक्षम होती तर ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक्सची जोडणी मॅक्सवेलद्वारे शक्य झाली दुसरी गोष्ट ही आहे की ही समीकरणे रेखीय असल्याने तेथे तंत्रज्ञानाचा एक मोठा संच आहे जो यापूर्वीच फुरियरने तयार केलेला आहे बरोबर तर मी फुयर ट्रान्सफॉर्मर्स घेऊ शकतो आणि फुरियर ट्रान्सफॉर्मेशन ते आम्हाला समीकरणे सोडविण्यासाठी तंत्रांचा एक नवीन सेट देतात अगदी दिवसाच्या शेवटी ते तंत्र आहेत तर मॅक्सवेलची समीकरणे सोडविण्यासाठी फूरियर तंत्र लागू केले जाऊ शकते जे हे देखील स्पष्ट करते की लोकांना दीर्घकाळ संगणकीयदृष्ट्या त्यांचे निराकरण करण्याची आवश्यकता का नाही कारण तर बरीच साधने आणि तंत्रे उपलब्ध होती म्हणूनच फ्युअरियर तंत्रांचा आम्ही अभ्यास करू म्हणजे फुरियर तंत्रांचा एक चांगला फायदा काय आहे जर काही फ्रिक्वेन्सींसाठी मला प्रतिसाद माहित असेल तर मी इन्व्हर्स फूरियर रूपांतर करू शकतो आणि वेळेत प्रतिसाद शोधू शकतो तर फ्रिक्वेन्सी आणि वेळ दरम्यान या प्रकारचे खेळणे शक्य होते जसे आपण पाहत आहात की या समीकरणाची थेट फ्रिक्वेन्सी नसते म्हणूनच फ्युरियर तंत्र फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये जाण्यासाठी उपयुक्त ठरते जेव्हा ते संबंधित असेल तेव्हा आम्ही त्याकडे पाहू